सेल कल्चर टेक्नॉलॉजी या व्याख्यानमालेत आपले स्वागत आहे हे आपले दुसऱ्या आठवड्यातील चौथे व्याख्यान आहे जर तुम्हाला आठवत असेल आपण या अगोदर सेल कल्चर प्रयोगशाळेची आखणी आणि आराखडा याबद्दल समजून घेण्यास सुरुवात केली होती आणि यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हास सांगितले जे तुम्ही लक्षात ठेवायला हवे आजच्या या व्याख्यानात आपण यामध्ये अजून कुठले कुठले महत्वाचे भाग असतात ते समजून घेऊ हे दुसरा आठवड्यातील चौथे व्याख्यान सेल कल्चर प्रयोगशाळेची आखणी व आराखडा जसे की मागच्या व्याख्यानात सांगितले समजा हे प्रयोग शाळेचे काम करण्याचे क्षेत्र आहे समजा हे त्याचे प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वार आपण कोपऱ्यालगत देखील ठेऊ शकतो तुमच्याकडे त्यासाठी पर्याय आहे म्हणजे याप्रमाणे या दिशेला किंवा या दुसऱ्या दिशेला प्रवेशद्वार ठेवता येऊ शकते असे केल्याने यात काही फायदे आहे जसे की येणारा हवेचा प्रवाह हा फक्त एका दिशेने असेल परंतु ही काही तितकीशी महत्त्वाची बाब नाही तुमच्याकडे ही पूर्ण खोली आहे किंवा कदाचित एकापेक्षा अधिक खोल्या असतील ज्यामध्ये तुम्हाला प्रयोगशाळा उभारायची आहे तर या खोलीच्या चारही कोपऱ्यांना आपण A B C D असे समजू त्यामध्ये हा कोपरा म्हणजे I1 आणि हा दूसरा कोपरा म्हणजे I2 समजू इथे शक्यतोवर तुम्ही इन्क्युबेटर ठेवू शकाल आणि इथे अशा प्रकारचे टेबल आहेत यामुळे तुम्हाला काम करण्यासाठी बराच भाग मिळतो या शेजारी गॅस सिलेंडरची जागा आहे आणि जर तुम्ही इन्क्युबेटर इथे ठेवत असाल तर तुम्हाला या ठिकाणी अधिक जागेची गरज राहील हा दरवाजा आतल्या किंवा बाहेरच्या बाजूला उघडू शकतो हे लक्षात घेऊन तुम्हाला तिथे टेबलाच्या रचनेत योग्य तो बदल करावा लागेल जर तुम्ही हे भारतात करत आहात तर तुम्हाला भारतीय लोकांच्या सरासरी उंचीनुसार या टेबलची उंची जवळपास ८० सेंटीमीटर एवढी ठेवावी लागेल कधीकधी याची उंची कमी किंवा जास्त होते आणि त्यामुळे काही समस्या निर्माण होतात आपण आता इन्क्युबेटरच्या जागेविषयी बोललो प्रवेशद्वाराला लागून बाहेरच्या बाजूला काही अतिरिक्त सिलेंडर ठेवण्यासाठी ही जागा योग्य आहे ते व्यवस्थित साखळी किंवा जाळीत अडकवून ठेवलेले असावे जेणेकरून ते पडणार नाही तसेच गॅस सिलेंडर आत आणि बाहेर नेण्यासाठी इथे ट्रॉली असणार आहे सिलेंडर नेण्यासाठी एक ठराविक मार्ग असावा आणि ते खोलीच्या कडेकडेने घेऊन जायला हवे ते कधीही मध्यभागातून घेऊन जाऊ नये ज्यामुळे अस्वच्छता पसरू शकते त्यानंतर मी तुम्हास सांगितले येथे तुम्ही नायट्रोजन कॅन्स ठेवू शकता एकाचा वापर सेल लाईन साठवून ठेवण्यासाठी तर दुसऱ्याचा वापर द्रव नायट्रोजन ठेवण्यासाठी करावा यासाठी तुम्हाला नायट्रोजनचा साठा ठेवण्यासाठी जागा ठरवावी लागेल जेणेकरून तुम्ही रोजच्या रोज नायट्रोजन पुन्हा भरू शकाल पुढची महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला इथे सिंक आणि शॉवर ची गरज राहील त्याची जागा ठरवावी लागेल कदाचित ते तुम्ही इथे बनवू शकतात जेव्हा कुणी मुख्य प्रयोगशाळेत प्रवेश करेल तेव्हा त्यासाठी सिंक आणि शॉवर ची गरज पडते इथे मुख्य प्रवेशाच्या ठिकाणी दोन दरवाजे असतील एक इथे आणि दुसरा इथे दोन दरवाजे असण्याचे कारण मी तुम्हाला सांगेन हा एक दरवाजा आणि हा दुसरा दरवाजा इथे आहे त्यानंतर इथे पादत्राणे ठेवण्यासाठी कपाट आहे यानंतर तुम्हाला आतमध्ये प्रवेश करण्याअगोदर लॅब कोट किंवा लॅब गाऊन परिधान करावा लागेल या इथे मास्क ठेवण्यासाठी जागा आहे तुम्हाला केस गळती जरी नसली तरीही हेड कॅप परिधान करावी लागेल ही स्त्री व पुरुष यांच्यासाठी एक सारखी असते त्यानंतर इथे ग्लोवज आणि इतर वस्तू आहेत याठिकाणी कचरापेटी असायला हवी कारण बऱ्याच वेळा ग्लोवज आणि यासारख्या इतर गोष्टी एका वापरानंतर टाकून द्याव्या लागतात ही कचरापेटी रोजच्या रोज रिकामी करायला हवी तुम्ही इथून प्रवेश करू शकता येथे तुम्ही लॅब कोट परिधान करून या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश कराल येथे विंड कर्टन असेल या विंड कर्टन मधून वरून खालच्या दिशेने हवेचा प्रवाह पाठवला जातो यामुळे कुठल्याही प्रकारचे नको असलेले पदार्थ प्रयोगशाळेत जाणार नाही आणि कंटॅमीनेशन होणार नाही काही ठिकाणी काही व्यक्तींनी एक विशिष्ट रचना केलेली मी पाहिली आहे ज्यामध्ये प्रयोगशाळेत दुभाजक वापरुन दोन भाग करतात समजा हा त्यातला मुख्य भाग आहे अशा प्रकारे वेगवेगळे विभाग तुम्ही ठेवू शकता या दुभाजकासाठी तुम्ही काच किंवा त्यासारख्या इतर काही पदार्थाचा वापरू शकता त्यानंतर या भिंतींना लागून असलेली जागा तुम्ही कपाटा सारखी वापरू शकता किंवा या टेबलवर सूक्ष्मदर्शक ठेवू शकता अशा पद्धतीने या खोलीचे दोन भाग करू शकता समजा हा बाहेरील कल्चर रूम आहे आणि हा आतील कल्चर रूम आहे असे सीमांकन करण्याची गरज का आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेनच इथे सिंक आणि शॉवर आहे ज्याबद्दल मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे समजा तुम्ही इथून या प्रवेशद्वारातून आतमध्ये आलात त्यानंतर हा निळ्या रंगाने मी इथे लॅब कोट परिधान करण्यासाठीचा भाग दाखवत आहे इथून तुम्ही पुढे प्रयोगशाळेत प्रवेश कराल इथे एका बाबतीत मी एक दुरुस्ती सांगतो या भागात तुम्ही ग्लोवज घालू नये ते तुम्ही लॅब कोटमध्ये ठेवावे त्यानंतर आतल्या बाजूस इथे सिंकमध्ये व्यवस्थित हात धुवावेत इथे डिसइन्फेक्टन्ट ठेवलेले असावे हात धुवून व्यवस्थित पुसून झाल्यावर येथे तुम्ही ग्लोवज घालावे तर अशाप्रकारे ग्लोवज आणून तुम्ही ते इथे घालावे यात संपूर्ण तयारी झाली आहे आणि आता तुम्ही आत प्रवेश करू शकता तुम्ही स्वतःची वैयक्तिक स्वच्छता ठेवायला हवी हे महत्वाचे आहे जर तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला खोकला येत असेल तर शक्यतोवर किंबहुना नक्कीच तुम्ही प्रयोगशाळेत प्रवेश करु नये जर तुम्हाला कुठला संसर्ग झाला असेल तरीदेखील तुम्ही प्रवेश करु नये असे केल्यास तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांचे प्रयोगकार्य खराब कराल याशिवाय तुमच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे देखील तुम्ही विशेष लक्ष द्यायला हवे तसेच याबद्दलची विशेष काळजी घ्यायला हवी प्रयोगशाळेत काम करणारे व्यक्ती हेच कंटॅमीनेशनसाठी बऱ्याच अंशी कारणीभूत असतात इथे तुम्ही डिसइन्फेक्टन्ट ठेवू शकाल समजा तुम्हाला प्रयोगशाळेत प्रायमरी कल्चरची गरज आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला प्राणी शरीर विच्छेदन करावे लागेल याचा अर्थ यात भूल देणे शस्त्रक्रिया करणे अशा गोष्टी आल्या असे करणे बऱ्याच वेळा कंटॅमीनेशन घडवू शकते असे करण्यासाठी प्रयोगशाळेत जर वेगवेगळे भाग असतील तर त्यामुळे कंटॅमीनेशनची शक्यता कमी होते आणि स्वच्छता देखील राहते असे समजू तुम्हाला प्रयोगशाळेत उंदरापासून मेंदूच्या उती किंवा हृदयातील उती किंवा स्नायू उती किंवा यकृतातील उती किंवा इतर कुठल्याही उती मिळवायच्या आहेत यासाठी असे प्राणी प्रयोगशाळेत वेगवेगळ्या प्रकारच्या पिंजऱ्यातून आणले जातात म्हणजे या प्राण्यांना ठेवण्यासाठी एका वेगळ्या प्राणी घराची गरज आहे जिथे जिथे प्राणी घराची गरज असते आणि तुम्हाला प्राण्यांवर अशा प्रकारचा अभ्यास किंवा प्रयोग करायचे असतात त्यासाठी तुम्हाला नैतिक मंजुरीची गरज असते तर नैतिक मंजूरीचा मूलत अर्थ असा आहे की आपल्या संस्थेमध्ये एक समिती असावी ज्यामध्ये प्रामुख्याने एक पशूतज्ञ असावा जो आपल्याला प्राण्यांचे बळी देण्याची नैतिक पद्धत काय आहे त्याचे मूलभूत नियम आणि कायदे काय आहेत हे सांगण्यासाठी प्रमाणित आहे आणि ज्यावर विशिष्ट सरकारी समिती किंवा सरकारी अधिकारीने आपल्या संस्थेद्वारे नियुक्त केलेल्या या व्यक्तीला मान्यता दर्शविली आहे या संपूर्ण प्रक्रियेसाठी विशिष्ट पद्धत आहे अशी नैतिक मंजूरी असणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही जेथे कोठे काम करत असाल तुम्हाला अशा समितीची मदत घ्यावी लागेल तुमच्याकडे अशी मंजूरी आहे असे गृहित धरुन आपण पुढे पाहू समजा तुम्ही प्राणी प्रयोगशाळेत आणला आहे हा प्राणी प्रयोगशाळेत आणला जाईल हा त्याच्या पिंजऱ्यात असेल या प्राण्याचे विच्छेदन करायचे आहे जसे आपण अगोदर बोललो की या प्रयोगशाळेत दोन भाग आहे प्रयोगशाळेच्या या भागात किंवा या कोपऱ्यात जिथे मी छायांकित करीत आहे इथे एक छोटा लॅमीनार फ्लो हुड असेल लॅमीनार फ्लो हुड काय असते लॅमीनार फ्लो हुड मधून हवेचा प्रवाह वाहत असतो ते आयताकृती किंवा गोलाकार असते ते काहीसे असे असते मी येथे त्याची आकृती काढतो जेणेकरून समजण्यास सोपे जाईल हा एक त्रिमितीय आयताकृती भाग आहे याला चार बाजू आहे हे एका खोक्यासारखे आहे याच्या भिंती सामन्यात काचेपासून किंवा कृत्रीमरीत्या तयार केलेल्या पारदर्शक प्लास्टिक पासून बनलेल्या असतात हे उभ्या किंवा आडव्या प्रकारातील असते याच्या वरच्या बाजूस एक बंदिस्त रचना दिसेल यामध्ये हवा एका विशिष्ट गतीने प्रवाहित केली जाते यामुळे या प्रणालीमध्ये कंटॅमीनेशन होण्याची शक्यता अतिशय कमी असते हवेचा प्रवाह एक तर वरच्या बाजूने खालच्या बाजूस होतो किंवा आडव्या पद्धतीने होतो हवेला विशिष्ट गती देण्यासाठी यामध्ये पंखे असतात आणि या सर्वांची अनेकविध पद्धतीने रचना करता येते लॅमीनार फ्लो हुड त्यात होणाऱ्या हवेच्या प्रवाहानुसार उभ्या किंवा आडव्या प्रकारात मोडते उभ्या प्रकारात यंत्रसामग्री ही वरच्या बाजूस असते तर आडव्या प्रकारात सामान्यतः मागील बाजूस असते आडव्या प्रकारात हवेचा प्रवाह काहीसा असा असतो आडव्या प्रकारात हवेचा प्रवाह याप्रमाणे मागच्या बाजूने येतो तर उभ्या प्रकारात हवेचा प्रवाह याप्रमाणे वरच्या भागातून येतो समजा माझ्यासमोर लॅमीनार फ्लो हुड आहे तर एकतर हवा वरील भागातून अशी येईल किंवा समोरील भागातून अशी माझ्या शरीरापर्यंत येईल अशा रीतीने ते काम करतात आणि बऱ्याच प्रमाणात एरोसोल येऊ देत नाही यांच्यात विशिष्ट प्रकारचा दाब निर्माण केलेला असतो ज्यामुळे हवेतील कण एक प्रकारे ओढून किंवा शोषून घेतले जातात हे बऱ्याच प्रमाणात क्लीन रूम सारखे आहे म्हणजे याची संकल्पना क्लीन रूम सारखी आहे उभ्या प्रकारातील यंत्र ज्यात हवेचा प्रवाह वरपासून खालीपर्यंत प्रवाहीत केला जातो साहजिकच यांची उंची जास्त असते मी माझ्या बऱ्याच वर्षांच्या अनुभवात पाहिले आहे अशा यंत्राला प्रयोगशाळेत आणताना प्रवेशद्वारामुळे समस्या निर्माण होतात प्रवेशद्वाराची उंची कमी असल्यास हे यंत्र मध्ये आणता येत नाही अशा वेळेस काही भाग सुटा करून ते मध्ये आणावे लागते हे थोडे जिकिरीचे काम आहे म्हणून लॅमीनार फ्लो हुड घेताना त्याचा आकाराचा विचार करायला हवा तो उभ्या प्रकारातील असो किंवा आडव्या प्रकारातील परंतु आपल्या प्रयोगशाळेतील ठरलेल्या जागेवर व्यवस्थित समायोजित होईल याची काळजी घ्यावी काही लहान आकाराचे यंत्र तुम्ही स्थानिक व्यावसायिकाकडून तयार करून घेऊ शकता मी बऱ्याच ठिकाणी असे करून दिले आहे यांचा आकार जवळपास 2 x 2 फुट असतो यात एका व्यक्तीस लागणाऱ्या जागेएवढी पूर्तता केलेली असते म्हणजे जवळपास दोन ते अडीच फुट जागा असते या आकृतीत दाखवतो त्याप्रमाणे सामान्यतः एका व्यक्तीस इतरांना त्रास न होऊ देता यात काम करण्यासाठी एवढी जागा पुरते परंतु यात दोन व्यक्ती एकाच वेळेस काम करू शकत नाही दुसऱ्या प्रकारात तुम्ही गरजेनुसार दोन व्यक्ती एकाच वेळेस बसू शकतील अशी व्यवस्था करू शकता या आकाराने मोठ्या प्रकारात दोन व्यक्ती एकमेकांच्या कार्यात अडथळा न आणता एकाच वेळेस काम करू शकतात हा याचा एक फायदा आहे अशी रचना मी बऱ्याच वेळ आडव्या प्रकारात केलेली आहे जसे की इथे हे दोन व्यक्ती P1 आणि P2 एकाच वेळेस काम करू शकतात यात एक मुख्य समस्या आहे ती म्हणजे या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचे दुभाजक नाही म्हणजे हा पृष्ठभाग यांचा काम करण्याचा सामायिक भाग आहे यापैकी कुठल्या प्रकाराचा लॅमीनार फ्लो हुड घ्यावा हे संपूर्णतः तुमच्या गरजेवर अवलंबून आहे तो निर्णय घेणे मी तुमच्यावर सोडतो परंतु महत्वाचे म्हणजे याचे दोन प्रकारात वर्गीकरण होते एक म्हणजे उभ्या प्रकारातील ज्यात हवेचा प्रवाह वरच्या दिशेकडून खालच्या दिशेला होतो याप्रमाणे तुम्ही इथे बाहेरच्या बाजूला बसलेले आहात तर हवेचा प्रवाह असा येईल दुसरा प्रकार ज्यात हवेचा प्रवाह तुमच्या समोरील दिशेकडून म्हणजे यंत्राच्या मागील भागापासून पुढील भागापर्यंत म्हणजे तुमच्या पर्यंत येतो याप्रमाणे यात काही बदल करून नवीन प्रकार देखील उपलब्ध आहे परंतु आपण इतक्या खोलात न जाता त्यांचे महत्वाचे प्रकार समजून घेतले लक्षात ठेवा यात दोन मुख्य प्रकार आहेत उभा आणि आडवा लॅमीनार फ्लो हुड हे समजून घेताना 2 3 महत्त्वाच्या बाबींची काळजी घ्यायला हवी पहिली म्हणजे याचा आकार हे फार साधे वाटत असेल परंतु महत्त्वाचे आहे दुसरा मुद्दा म्हणजे दरवाज्याची उंची लॅमीनार फ्लो हुड मध्ये आणण्यासाठी दरवाज्याची उंची पुरेशी असावी यासाठी तुम्ही यंत्र निर्मात्याला सांगू शकतात यंत्र निर्माते तुमच्या सोयीनुसार त्यात काही बदल करू शकतात अन्यथा त्यात दुरुस्ती विषयक किंवा इतर समस्या निर्माण झाल्या तर अशा वेळेस ते दूर करणे कठीण जाते तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वापरकर्त्यांची संख्या आणि ते किती वेळा आणि किती वेळासाठी वापरतील हे माहीत असणे लॅमीनार फ्लो हुड मध्ये दोन ते तीन विशिष्ट सूविधा असतात याच्या पुढच्या भागाला सुरक्षेसाठी काचेची पाटी असते जी तुम्ही काम करताना वर सरकवू शकतात यात UV किरणांची सुविधा असते तसेच प्रकाशासाठी दिव्याची सुविधा असते सोबतच पंखे आणि इतर गोष्टींसाठी बटन असतात तुम्ही याचा सोपा प्रकार विकत घ्या किंवा ते स्थानिक स्तरावर तयार करून घ्या याच्या आतल्या बाजूस एक फिल्टर जाळी असते वातावरणातील धुळीचे कण या जाळीत अडकतात व हवा शुद्धीकरणास यामुळे मदत होते लॅमीनार फ्लो हुड वापरण्याअगोदर यातील UV सुरू करायला हवा तसेच वापर करण्याअगोदर आणि वापर झाल्यानंतर तुम्ही याचा पृष्ठभाग अल्कोहोलने व्यवस्थित पुसून घ्यावा यासाठी तुम्ही ७० ते १०० अल्कोहोल वापरू शकता मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो मी याचा वापर करण्या अगोदर UV सुरू करतो आणि १० ते १५ मिनिटे ते तसे ठेवतो लक्षात ठेवा जेव्हा UV सुरू असतो अशा वेळेस तुम्ही संरक्षक चष्मे वापरायला हवे अन्यथा यामुळे तुमच्या डोळ्यांना इजा होऊ शकते कृपया तसे होऊ देऊ नका त्यानंतर UV चे बटन बंद करा आणि पंखे व लाईट चे बटन सुरु करा याच्यासमोर इथे बसण्यासाठी खुर्ची किंवा इतर व्यवस्था असते ज्यावर बसून तुम्ही तुमचे काम करू शकता लॅमीनार फ्लो हुड मध्ये कुठली सामग्री ठेवावी हे तुम्ही करत असलेल्या कार्यावर अवलंबून आहे परंतु आपण लॅमीनार फ्लो हूडच्या आत किमान सामग्री ठेवणे उचित असते परंतु पुनः हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला काय कार्य करायचे आहे आणि त्यासाठी तुम्ही तिथे काय ठेवता समजा लॅमीनार फ्लो हुड मध्ये तुम्हाला विच्छेदन करायचे आहे तर त्यासाठी उचित सामग्री तुम्हास ठेवावी लागेल पुन्हा आपल्या आराखड्याकडे वळूया तर या कोपऱ्यात लॅमीनार फ्लो हुड ठेवण्याचे तुम्ही ठरवले आहे जर यात तुम्हाला विच्छेदन करायचे आहे त्यासाठी काय महत्वाच्या गरजा आहेत त्या अगोदर तुम्हाला समजून घ्याव्या लागतील आपण हे व्याख्यान इथे थांबवूया आणि पुढील व्याख्यानात पुन्हा या मुद्दयापासून सुरू करून विच्छेदनासाठी लॅमीनार फ्लो हुड मध्ये कसली गरज असते तसेच प्रयोगशाळेत काय काय गरजेचे असते त्याबद्दल अजून जाणून घेऊ